आपण आयडीडी ऍडीचे इंस्ट्रक्शनल सिस्टम डिझाइन मॉडेल पाहणार आहोत जे या भागाचे लक्ष असणार आहे मागील भागामध्ये आपण विषयाच्या पद्धतशीर रचनेचे महत्त्वपूर्ण योगदान शिकण्याची गुणवत्ता वाढवू शकतो हे समजून घेतले आपण वारंवार म्हटले आहे की आपण विषयाची पद्धतशीर रचना केल्यास शिक्षणाची गुणवत्ता लक्षणीय प्रमाणात वाढविली जाऊ शकते आपण हे एकदाच केले तर प्रत्येक वेळी आपण विषय देताना आपल्याला केवळ वाढीव सुधारणा करणे आवश्यक असते हा फायदा आहे आपण विषय लागू केल्यावर आपल्याकडे असलेल्या अनुभवाच्या आधारे आपण पुढच्या वेळी वाढीव बदल करुन लागू करू शकता केवळ जेव्हा तपशील किंवा अभ्यासक्रमात लक्षणीय बदल केला जातो तेव्हा आपल्याला कदाचित विषयाची पुनर्रचना करावी लागू शकते या भागामध्ये आपण इंस्ट्रक्शनल सिस्टम डिझाइन मॉडेलचे स्वरूप आणि विशेषत ऍडी मॉडेलची वैशिष्ट्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू आपल्याला सुस्पष्ट असले पाहिजे की निर्देश म्हणजे काय निर्देश तत्त्वे काय आहेत इंस्ट्रक्शन डिझाइन म्हणजे काय किंवा इंस्ट्रक्शनल डिझाइन सिद्धांत इत्यादी निर्देश शिकवणुकीच्या उद्देशाने क्रियांमध्ये अंतर्भूत असलेल्या कार्यक्रमांच्या संचाशिवाय काहीच नाही याचा अर्थ असा की जेव्हा आपण निर्देश देत असता तेव्हा आपण कार्यक्रमांच्या मालिकेतून जात असता हे कार्यक्रम म्हणजे फक्त व्याख्यान असू शकतात किंवा ते ट्यूटोरियल सेशन असू शकते किंवा ही सामूहिक चर्चा असू शकते असे सर्व कार्यक्रम शिकण्याच्या सोयीसाठी आयोजित केले जात आहेत अर्थात शिकवण्यासाठी कोणताही अनोखा असा एकच मार्ग नाही प्रत्येकजण आपल्या स्वतच्या तर्कशास्त्रावर आधारित मार्ग वापरू शकतो आणि एक थोडासा वेगळा निर्देश घेऊन येऊ शकतो आणि या घटना विद्यार्थ्यासाठी बाह्य असू शकतात ती म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांचे व्याख्यान असलेली छापील पृष्ठे आधीच उपलब्ध करुन दिलेली आहेत उदाहरणार्थ मी विद्यार्थ्यांना आगाऊ वाचन करण्यास आणि त्यानंतर वर्गात येण्यास सांगू शकतो मुद्रित पाठ्यपुस्तकात ही सामग्री निश्चित केलेली पृष्ठे असू शकते किंवा ती इंटरनेटवर उपलब्ध अशी सामग्री असू शकते हे प्रशिक्षकाचे व्याख्यान किंवा विद्यार्थ्यांच्या गटाचा उपक्रम असू शकते ते सर्व शिकणाऱ्याला बाह्य आहेत काही अंतर्गत मानसिक घटना असू शकतात जसे की शिक्षक विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतो किंवा विद्यार्थ्याला तालीम करण्यास सांगतो किंवा जे घडले आहे त्याबाबत विचार करायला सांगतो म्हणजेच स्वतःच्या प्रगतीचे स्वतःच परीक्षण करणे अंतर्गत घटना आणि बाह्य घटना निर्देश तयार करण्यासाठी काही अनुक्रमात एकत्रित केल्या जातात अशा काही व्यक्ती असतात ज्यांना आपण निर्देश रचनाकार म्हणतो या व्यक्ती शिकण्याच्या सिद्धांत यांमधून तयार झालेल्या तत्त्वांचा वापर करून बाह्य घटनेची रचना करतात यालाच आपण निर्देश असे म्हणतो म्हणूनच येथे यासंदर्भात परिचित असले पाहिजे की निर्देश रचनाकार शक्यतो मानसशास्त्र पार्श्वभूमीतून किंवा कोणत्याही विषयाच्या पार्श्वभूमीतून येऊ शकतात परंतु त्याने काही फरक पडत नाही परंतु तो शिकण्यातील सिद्धांत शिक्षणाचे समाजशास्त्र विविध शैक्षणिक मानसशास्त्र तत्त्वे हे समजून घेण्यात बराच वेळ घालवेल आणि वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची त्याला जाणीव असेल इन्स्ट्रक्शनल डिझायनर नावाचा एक व्यवसाय आहे आणि इंस्ट्रक्शनल डिझाइन क्षेत्रात मास्टर डिग्री आणि पीएचडी डिग्रीदेखील देण्यात आल्या आहेत त्या संदर्भात कोणत्याही विषयातील शिक्षकाबरोबर निर्देशात्मक रचनाकार काम करू शकतो तो शालेय शिक्षक अर्थशास्त्र शिक्षक अभियांत्रिकी शिक्षक किंवा वैदयकीय शिक्षकांसह कार्य करू शकतो वास्तविक निर्देशात्मक रचना एक प्रकारचा गट उपक्रम बनते साधारणपणे तीन महत्त्वाचे गट असतात एक म्हणजे निर्देशात्मक रचनाकार दुसरे विषय तज्ञ किंवा शिक्षक विषय शिकवत आहेत आणि पुढचा गट आहे एक किंवा दोन आवश्यकतेनुसार तंत्रज्ञान गट अॅनिमेशन किंवा वेब पृष्ठे यापैकी कोणतेही तंत्रज्ञान वापरुन आपल्याला एखादा विषय तयार करायचा असेल तर आपल्याला अशा तंत्रज्ञानाचा वापर करणारे तज्ञ आवश्यक आहेत पण थोडी समस्या आहे सामान्यत विषयातील तज्ञाचा असा विचार असेल की ते निर्णय घेणारे आहेत कारण ते शिक्षक आहेत आणि सामान्यत निर्देशात्मक रचनाकारांना विषय कसे शिकवावेत याविषयी त्यांच्या सूचनांविषयी बोलणे फारच कठिण जाते कारण ते तपशील पहात नसतात अध्यापन आणि शिकण्याच्या अनुषंगाने ते सूचित करतात तर विषयाची रचना करताना निर्णय घेणारा कोण असावा याबद्दल नेहमीच वाद विवाद होतात मी फक्त हेच सुचवतो की जर आपण एखादा सहभागी किंवा शिक्षक म्हणून जर एखाद्या निर्देशात्मक रचना क्रियेत भाग घेत असाल तर निर्णय कोणी घ्यावा हे ठरवताना अडचण येऊ नये म्हणून त्याला एक समूह क्रिया म्हणून मानले पाहिजे आणि निर्देशात्मक रचनाकारांना तज्ञांचे ज्ञान असते जेथे सामान्य शिक्षक म्हणून शिकवण्याच्या रचनेशी संबंधित सर्व ज्ञान फार क्वचितच मिळते निर्देशात्मक रचनेची तत्त्वे उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना गटात विभागण्याचा कधी फायदा होईल हे ठरविण्यात ते शिक्षकांना मदत करू शकतात आपल्या विषयाच्या रचने दरम्यान एखाद्या शिक्षकाला काही समूह उपक्रम द्यावासा वाटतो कोणत्या परिस्थितीत आपण गट उपक्रम सादर केला पाहिजे हे कशासाठीही आणि सर्वांसाठीही करता येते किमान निर्देशात्मक रचनेच्या तत्त्वांमुळे विद्यार्थ्यांना गटात कसे विभागता येईल याचा काही संकेत मिळू शकतो सराव आणि अभिप्राय सर्वात प्रभावी केव्हा असतात आपण प्रत्यक्षात अभिप्राय कधी देता समस्येचे निराकरण करण्याच्या तसेच उच्च पातळीची शिकण्याची कौशल्य आत्मसात करण्याच्या पूर्वअटी आपले ध्येय विद्यार्थ्यांना समस्या निराकरण आणि उच्च शिक्षणासाठी प्रशिक्षित करणे असते तर त्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना कसे तयार करता आणि आवश्यक पूर्वअटी कशा ओळखता एक क्रम आहे ज्यामध्ये आपण विद्यार्थ्याला समस्या सोडविण्यास सक्षम होण्यासाठी किंवा उच्च पातळीची शिकण्याची कौशल्ये प्राप्त करण्यास तयार करता हेच निर्देशात्मक रचनांचे सिद्धांत शिक्षकांना निर्णय घेण्यास मदत करतात हे साहित्य अभ्यासक्रम साहित्य विकसक वेब आधारित किंवा ई लर्निंग विषय डिझाइनर आणि नॉलेज मॅनेजमेंट सिस्टम डिझाइनर यांचे आयोजन करण्याच्या शिकवण्याच्या सामग्रीच्या निर्मात्यांसाठी देखील उपयुक्त ठरू शकते निर्देशनात्मक रचना सिद्धांत काय आहे हा एक सिद्धांत आहे जो कसा करावा याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन करतो लोकांना शिकण्यात आणि विकसित करण्यात मदत कशी करावी हा विस्तृतपणे काही मार्गदर्शन प्रदान करतो हा एक रचनेवर आधारित सिद्धांत आहे रचनेवर आधारित सिद्धांत म्हणजे काय रचनेवर आधारित सिद्धांत म्हणजे तुम्ही सुचवत आहात किंवा तुम्ही असा सल्ला देत आहात की जर तुम्ही या पद्धतीचा अवलंब करत असाल तर तुम्हाला आणखी चांगला निकाल मिळण्याची शक्यता आहे जिथे बहुतेक विषयांवर आधारित संशोधन चालू असते असा हा वर्णनात्मक सिद्धांत नाही हा एक रचनेवर आधारित सिद्धांत आहे याचा अर्थ असा की एक व्यक्ती म्हणून मी तुम्हाला अे बी सी डी पायर्यांचे अनुसरण करण्यास सुचविले तर विद्यार्थी शिकण्याची शक्यता आहे आपण हा निर्णय अंतर्ज्ञानाने किंवा काही सिद्धांताने घेऊ शकता परंतु हे अद्वितीय नाही म्हणजेच उत्तर अद्वितिय असणे आवश्यक नाही आणि विद्यार्थ्यांना अधिक चांगले बनविण्यासाठी आपल्याला त्या विशिष्ट पायर्यांच्या अनुक्रमांची प्राथमिकता स्थापित करण्याची आवश्यकता आहे आजच्या जगात एनएएसी आणि एनबीए मान्यता या दोन्ही बाबतीत विभाग किंवा संस्था यांना एका प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे आपल्याकडे असलेल्या सर्वोत्तम पद्धती कोणत्या आहेत उदाहरणार्थ आपण एखाद्या विषयाशी संबंधित असे काही तयार केले आहे की ज्याचा सराव केल्यामुळे विद्यार्थ्यांनी काहीतरी चांगले शिकले आहे जर एखाद्या शिक्षकास या निर्देशात्मक रचनांच्या थोड्या गोष्टींची माहिती असेल तर एखाद्यास एखादी प्रथा शोधता येईल ज्यामुळे चांगल्या शिक्षणाकडे वळता येईल आपण नंतर एक चांगली सराव पद्धती म्हणून नोंदवू शकतो आज चांगल्या सराव पद्धती प्रदान करणे ही मान्यता देण्याची आवश्यकता आहे निर्देशात्मक रचना सिद्धांत निर्देशांच्या पद्धती आणतो शिकवण्याच्या अनंत पद्धती आहेत तसेच शिकण्यास मदत करण्यासाठी आणि सुलभ करण्यासाठी अनेक मार्ग आहेत आणि अशा पद्धती तसेच मार्ग वापरावे की नको हे सांगणाऱ्या परिस्थिती सुद्धा आहेत एकच पद्धत तुम्ही सगळीकडे वापरू शकत नाही परिस्थितीनुसार आपल्याला एखादी पद्धत निवडावी लागते शिकण्याच्या पद्धती आणि परिस्थिती आहेत निर्देशात्मक रचना सिद्धांत त्यांना जुळविण्यात आणि त्यांना अनुक्रमित करण्यात मदत करू शकतात आपण घेतलेली कोणतीही पद्धत तपशीलवार घटक पद्धतींमध्ये विभागली जाऊ शकते उदाहरणार्थ गट चर्चेत घटक काय आहेत जेव्हा आपल्याला एखादा गट तयार करायचा असेल तेव्हा आपणास चर्चेचे समन्वय साधणारे लोक आणि आपण चर्चेचा सारांश कसा द्यावा यासाठी वेगवेगळ्या भूमिका ओळखाव्या लागतील अशा घटकांचा संपूर्ण संच असू शकतो निर्देश देण्याची कोणतीही पद्धत अधिक तपशीलवार घटकांमध्ये विभागली जाऊ शकते एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे पद्धती निर्धारण आत्मक ऐवजी संभाव्य आहेत आपण एक पद्धत लागू केली म्हणूनच याचा अर्थ असा नाही की प्रत्येक विद्यार्थी आपोआप शिकेल आपण जे काही करता तरीही काही विद्यार्थी कदाचित शिकू शकत नाहीत याची कारणे आपल्याला ठाऊक देखील नसतील ती विद्यार्थ्यांच्या सहभागाच्या अभावामुळे होत नाही परंतु काही विद्यार्थ्यांसाठी कारणांची काही इतर पार्श्वभूमी असू शकते आपण नेहमी म्हणू शकता की हे केवळ संभाव्य आहे विद्यार्थ्यांच्या कामगिरीत 15 टक्क्यांची सुधारणा झाली आहे की नाही हे आपण सामान्यपणे सांगू शकतो परंतु ते 15 टक्के सर्व विद्यार्थ्यांना लागू होणार नाहीत म्हणजे पद्धती संभाव्य आहेत आणि निर्धारण आत्मक नाहीत निर्देशात्मक परिस्थितीः सर्व संस्था एकसारख्या नसतात प्रत्येकाकडे असलेल्या पायाभूत सुविधांचा प्रकार वेगळा आहे आपल्याकडे पंख्यासह वर्ग असू शकेल आणि त्यामुळे मागील बाकावरील व्यक्ती क्वचितच ऐकू शकेल किंवा ज्या फळ्यावर आपण लिहीत आहात तो विद्यार्थ्यांसाठी सुवाच्य असू किंवा नसू शकेल तर आपल्याकडे निर्देशात्मक परिस्थितीत अनंत बदल असू शकतात काय शिकायचे आहे याला अनुसरून शिकण्याची परिस्थिती ठरवली जाते हा गणिताचा विषय आहे की हा पदार्थ विज्ञानाचा वर्णनात्मक विषय आहे हे काय शिकले पाहिजे याचे स्वरूप आणि स्वतः शिकणार्याचे स्वरुप आपल्यासाठी उपलब्ध वातावरणाचे स्वरूप आणि शिक्षणाच्या विकासाच्या अडचणींचे स्वरुप यावर अवलंबून असते आपणास काहीतरी करायचे असल्यास आपल्याकडे आर्थिक मर्यादा वेळेची मर्यादा उपकरणे मर्यादा यासारख्या अन्य अडचणी आहेत या सर्व बाबींद्वारे निर्देशात्मक परिस्थिती दर्शविली जाते त्याच्या निर्देशांचे लक्ष्य काय आहे ते प्रभावी असले पाहिजे आपण विद्यार्थ्यांना काही परिणाम मिळविण्यासाठी सुलभ निर्देश देत आहात हीच मूलभूत आवश्यकता आहे माझ्या शिकवण्याच्या पद्धतीद्वारे जर विद्यार्थ्यांनी या परिणामांना अधिक चांगल्या प्रकारे आत्मसात केले असेल तर ते प्रभावी आहे मी वापरत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या चाचण्या परीक्षांमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारावर मी परिणामकारकता मोजेन दुसरा एक आहे ते कार्यक्षम असले पाहिजे कोणतीही निर्देशात्मक पद्धत वेळ आणि इतर स्त्रोतांच्या दृष्टीने कार्यक्षम असावी ती प्रभावी होण्यासाठी मी सर्व प्रकारच्या संसाधनांची मागणी करू शकतो परंतु ती कार्यक्षम होऊ शकेलच असे नाही उदाहरणार्थ काही लोक एका विशिष्ट संकल्पनेवर जोर देण्यासाठी काही दिवस कार्यशाळा घेतात आणि आपण वापरलेल्या स्त्रोतांमुळे आणि शिक्षकांच्या कौशल्यामुळे हे खूप प्रभावी ठरू शकते परंतु आपण ते कार्यक्षम म्हणू शकत नाही कारण एका संकल्पनेच्या संदर्भात नियमित वर्गात आपल्याकडे हा स्रोत नसेल किंवा त्यासाठी वेळ उपलब्ध नसेल तिसरा एक म्हणजे ती अपिलिय पाहिजे आपण अशी कोणतीही पद्धत वापरू शकता ज्यामुळे लोकांना सहभागी किंवा गुंतल्यासारखे वाटले पाहिजे आपण याला परिणामकारकता कार्यक्षमता आणि गुंतवणूकीचे निर्देशात्मक परिणाम म्हणू शकतो काहीवेळा आपण यांना E3 निर्देश म्हणतो प्रभावीपणा

कधीकधी आपल्याला प्राप्त परिस्थितीत यापैकी एक घटक सोडून जावे लागेल उदाहरणार्थ मी कदाचित हे कार्यक्षम करू शकणार नाही दिलेल्या वेळेच्या अर्थाने संकल्पनेचे महत्त्व असल्यामुळे मी वेळ अनुकूल करण्याचा प्रयत्न करीत नाही तर मी या संदर्भात जास्त कार्यक्षम नसण्याबाबत फार विचार करत नाही कधीकधी परिस्थितीनुसार आपल्याला या घटकांपैकी एखाद्याचा त्याग करावा लागतो इंस्ट्रक्शनल सिस्टम डिझाईन मॉडेल्स संपूर्ण मॉडेलचे समूह आहेत ते एक कार्यशाळा विषय अभ्यासक्रम एखादी शिकवण कार्यक्रम प्रशिक्षण सत्र किंवा शैक्षणिक कार्यक्रमांसाठी किंवा शिकवण्यायोग्य साहित्य आणि उत्पादने तयार करण्यासाठी अनुक्रमे मार्गदर्शक निर्देश आहेत जे रचनाकारांकडून वापरले जातात मूलत आयएसडी मॉडेल आपण अनुसरण करीत असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा एक संच आहे आणि त्याशिवाय यात काहीही नाही म्हणजेच आपण एका अनुक्रमानुसार काम करत आहोत मग त्याचा परिणाम चांगल्याप्रकारे शिकण्यात होईल आयएसडी ही एक प्रक्रिया आहे जेणेकरुन शिक्षण अव्यवस्थितपणे होणार नाही आणि विशिष्ट मोजता येणाऱ्या परिणामांसह प्रक्रिया विकसित केली जाते निर्देशात्मक रचनाकाराची जबाबदारी म्हणजे निर्देशात्मक अनुभव तयार करणे जे हे सुनिश्चित करतात की शिकणारे शिकवणीचे लक्ष्य साध्य करतील किंवा ई 3 निर्देश तयार करतील ऍडी मॉडेल आयएसडी मॉडेलः ऍडी हे विश्लेषण शिकण्या संबंधित उत्पादनाच्या विकासासाठी एक प्रक्रिया आहे शिकण्या संबंधित उत्पादन हे विद्यार्थ्याने करण्यास सक्षम असले पाहिजे आणि आपण तयार करीत असलेली सामग्री ही देखील शिकण्या संबंधित उत्पादन असू शकते परिणाम आधारित शिक्षण तयार करण्यासाठी ही ऍडी संकल्पना लागू केली जाऊ शकते आत्ता असे म्हणूया की आमचा संदर्भ 1 आठवड्याचा कार्यक्रम किंवा शॉर्ट टर्म प्रोग्राम किंवा एक कार्यशाळेची रचना नाही तर एका सत्रासाठी विषयाची रचना करणे हे आपले ध्येय आहे हा विषय काही विशिष्ट परिणामांची पूर्तता करण्यासाठी तयार करण्यात आला पाहिजे एडीआयडीई ही एक संकल्पना आहे जी परिणामांवर आधारीत शिक्षणाकरिता वापरली जाऊ शकते ऍडी 1975 पासून सक्रिय बहु कार्यात्मक स्थित आणि शिक्षणाकडे प्रेरणादायक दृष्टीकोन मिळणे सोपे करणारी पद्धती म्हणून विकसित झाली आहे चला या पद्धतीच्या सर्व घटकांकडे पाहू 1975 मध्ये जेव्हा ऍडी हा शब्द तयार केला गेला तेव्हा हे सर्व सुरु झाले हे सक्रिय शिक्षण आणि बहु कार्यक्षम शिक्षण सुलभ करते हे स्थित आहे नेहमीच एक परिस्थिती असते म्हणजे परिस्थिती विशिष्ट निर्देश तयार केले जाऊ शकतात आणि ते प्रेरणादायी शिक्षण देखील असू शकते कधीकधी जेव्हा आपण एखाद्या अनुभवात सहभागी होता किंवा एखादे व्याख्यान ऐकता तेव्हा ते खूप प्रेरणादायक असू शकते आणि तेही ऍडी मधील घटकांपैकी एक असू शकते आपण प्रक्रियेचे अनुसरण करीत आहात म्हणूनच याचा अर्थ असा नाही की ही प्रेरणादायक नाही ऍडीचा थोडासा इतिहास पाहू या ऍडी प्रथम 1975 मध्ये सुरू झाले आणि आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की हे फ्लोरिडा राज्य विद्यापीठातील सेंटर फॉर एज्युकेशनल टेक्नॉलॉजीने अमेरिकन सैन्य दलासाठी तयार केले होते आणि नंतर सर्व अमेरिकन सशस्त्र दलांनी या पद्धती्चा वापर केला आज यूएस सशस्त्र दलाचे सर्व प्रशिक्षण कार्यक्रम एडीआयडीईऍडी मॉडेलचा वापर करून तयार केले जात आहेत म्हणून काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे ही कालबाह्य पद्धत नाही मूलतः ऍडी धबधब्याच्या मॉडेलपासून सुरू झाले याचा अर्थ असा की हा एक पायऱ्यांचा क्रम आहे आपण एक पायरी पूर्ण करता आणि त्यानंतर पुढील पायरीवर जाता दुर्दैवाने काही लोकांना फक्त तेच आठवते आणि ऍडी असंबद्ध आहे असा दावा करण्यास ते सुरवात करतात परंतु त्यातून जोडलेले मूळ धबधबेचे मॉडेल 1984 मध्ये डायनॅमिक सिस्टम मॉडेलमध्ये बदलले गेले 1984 पासून ते खरोखर एक प्रणाली मॉडेल आहे संरक्षण सेवांमधील मधील सर्व प्रशिक्षण कार्यक्रमांचे रचना आणि आयोजन एडीआयई आयएसडी इतर सर्व आयएसडी हे ऍडी मॉडेलचे किरकोळ रूप आहेत मी हे ऍडी मॉडेलचे वरवरचे बदल आहेत असे मानतो ऍडी मॉडेलः याचे 5 टप्पे आहेत ज्यांची आपण विश्लेषण अशी विभागणी जाणली आहे आणि मग आपण डावीकडे आणखी एक मूल्यांकन ठेवले आहे ऍडी मॉडेलनुसार विषयाची रचना करणे कसे विकसित होते आपण विश्लेषणासह प्रारंभ करा जे आपण सध्या पाहू विश्लेषणाच्या टप्प्याशी संबंधित क्रिया केल्यावर आपण एखाद्या कडून त्याची समीक्षा अथवा मूल्यांकन करून घेतले पाहिजे ते समवयस्क किंवा भागधारक यांच्याकडून होऊ शकते असे केल्यावर त्याचे मूल्यांकन करून घ्या ते काही इनपुट देऊ शकतात आपण ते घ्या आणि आपले विश्लेषण पुन्हा करा हि एक प्रकारची अभिप्राय यंत्रणा आहे विश्लेषणाचा टप्पा पार केल्यावर कधीकधी आपल्याला परत मागे जाऊन विश्लेषणाच्या टप्प्यातील क्रिया सुधाराव्या लागतील लक्षात ठेवा की हा अभिप्राय नेहमीच होत असतो आणि नंतर तीच प्रक्रिया चालू राहिल रचना टप्प्याचे आउटपुट आपण विकास टप्प्याकडे जा आवश्यक असल्यास आपण परत जा आणि कधीकधी विश्लेषणाच्या टप्प्यात जा आणि नंतर अंमलात आणा आपण हे पुन्हा करा आपण सध्या प्रत्येक टप्पा काय करीत आहे ते पाहू आणि त्यानंतर आपल्याकडे मूल्यांकन टप्पा आहे हा एक प्रकारचा सारांशात्मक मूल्यांकन टप्पा आहे आणि डाव्या बाजूला या मूल्यांकन प्रक्रियेस मी मूलभूत मूल्यांकन असे म्हणतो म्हणूनच मूल्यांकन हा शब्द या मॉडेलमध्ये दोनदा दिसतो हे नक्कीच धबधब्याचे मॉडेल नाही मी काहीतरी करेन आणि ते करतच राहीन आणि मी परत येईन आणि शक्यता आहे की मी अगदी विश्लेषण टप्प्यापर्यत मागे जाईन आणि त्यात बदल करत राहीन पुढे सतत अभिप्राय येत असतो आणि आपण रचना टप्प्याकडे जाण्यापूर्वी विश्लेषणाच्या टप्प्याच्या क्रिया अंतिम करणे आवश्यक नसते इतर कित्येकांनी असा विचार केला आहे की एडीडीई हा एक धबधबा मॉडेल आहे किंवा एक रेषीय टप्पा मॉडेल आहे चला पहिल्या स्तरावरील वर्णनाचे थोडेसे तपशील पाहू एडीडीआय नुसार विश्लेषण टप्पा लक्ष्य गटाच्या गरजा ओळखतो लक्ष्य गटाच्या प्रवेश क्षमता ओळखतो आणि या गरजांचा शिकण्याच्या परिणामांच्या संचामध्ये अनुवाद करतो उदाहरणार्थ आपण लक्षात घेतले तर अभियांत्रिकी कार्यक्रमांसारख्या औपचारिक कार्यक्रमात अभ्यासक्रमाच्या रचने द्वारे लक्ष्य गटाच्या गरजा आधीच ओळखल्या गेल्या आहेत तथापि आपण एखाद्या कंपनीसाठी कार्यक्रम बनवण्याचा प्रयत्न केल्यास लक्ष्यित गट काय आहे ते पहावे लागेल तसेच हेही पहावे लागेल की विषय अनुक्रमित केले आहेत आणि या विषयाला येण्यापूर्वी तुम्ही पूर्व अपेक्षित विषय आधीच पूर्ण केले असावेत तर औपचारिक अभियांत्रिकी कार्यक्रमात लक्ष्य गटाच्या प्रवेश क्षमता देखील किरकोळ चिंतेचा विषय असतो परंतु मुख्य क्रिया म्हणजे शिकण्याच्या परिणामांचा एक संच तयार करणे किंवा ज्याला आपण येथे विषयांचे परिणाम म्हणून संबोधत आहोत आणि जेव्हा आपण अभियांत्रिकी कार्यक्रमाच्या संदर्भात विशेषत विश्लेषित टप्पा पार पाडू तेव्हा आपण त्याकडे लक्ष देऊ रचना टप्पा आपण विषय शिकवण्यासाठी वापरू इच्छित तंत्रज्ञानाचा एक संच निवडा आणि सारांश मूल्यांकन तयार करा रचना टप्प्यातील मुख्य क्रिया म्हणजे सारांश मूल्यांकन करणे विकासाच्या टप्प्याला शिकण्याची रचना असेही म्हटले जाते परंतु आपण विकास टप्पा हाच शब्द येथे कायम ठेवू येथे निर्देश कार्यक्रमांची रचना किंवा शिकण्याच्या घटनांसाठी संहिता तयार करू कोण काय करेल आणि कोणत्या क्रमवारीत आपण हे करत आहात या अर्थाने संहिता तयार करा हे तपशील भरण्यासारखे नाही तर नाटक किंवा चित्रपटासाठी संहिता लिहिण्यासारखे आहे निर्देश सामग्री विकसित करणे आणि शिक्षण सामग्री विकसित करणे किंवा निवडणे ही विकासाच्या टप्प्याची मुख्य क्रिया आहे अंमलबजावणीचा टप्पा आपण प्रत्यक्ष निर्देश आणि मूल्यांकन आयोजित करता म्हणजेच आपण वर्ग घेता स्वाध्याय घेता परीक्षा घेतो गुण मिळवतो त्या प्रक्रियेमध्ये आपण विद्यार्थ्याच्या प्रगतीचा मागोवा घ्या आणि आवश्यक असल्यास मदत करा आपण आकृतीमध्ये पाहिल्याप्रमाणे दर्शविलेल्या अवस्थेचे मूल्यांकन करा डाव्या बाजूला अनुलंब असलेल्याला आपण फॉर्मेटिव्ह मूल्यांकन म्हणतो आणि शेवटच्याला सारांश मूल्यांकन म्हणतात फॉर्मेटिव्ह मूल्यांकनात आपण प्रत्येक टप्प्याच्या शेवटी फॉरमॅट मूल्यांकन करतो आणि ठरवतो की त्या टप्प्याच्या कुठल्याही क्रियेची उजळणीची आवश्यकता आहे का नाही सारांशित मूल्यमापन विद्यार्थी आणि निर्देश प्रणाली तपासून आपण हे मूल्यांकन करतो आणि ठरवतो की प्रत्येक प्रकरणात उजळणी आवश्यक आहे का असल्यास या क्रियांची निर्देश रचनेच्या पुढच्या भागात पुनरावृत्ती होते सतत सुधारण्याच्या भाषेत किंवा डेमिंग सायकल वापरुन हे पूर्णपणे त्याअंतर्गत येते म्हणजेच काहीतरी केल्यानंतर आणि किती प्रमाणात अपेक्षित परिणामांची प्राप्ती झाली आहे हे ठरवल्यानंतर जर त्यात अंतर असेल तर पुढच्या वेळी तो विषय देताना कोणत्या अतिरिक्त क्रिया द्यायच्या यालाच सारांश मूल्यांकन म्हणतात ADDIE ची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये 1984 नंतर ही रेषीय प्रक्रिया नसून पुनरावर्ती प्रक्रिया आहे कोणत्याही टप्प्यातील क्रियांचा इतर सर्व टप्प्यांवर परिणाम होतो आणि म्हणूनच सर्व ठिकाणी अभिप्राय आवश्यक आहे लक्षात ठेवा की आपण कोणत्याही क्षणी काहीही बदलले तरी आपल्याला इतर टप्प्यांमधील सर्व क्रियांवर पुन्हा विचार करावा लागेल आपण जे काही बदल करता ते स्थानिक राहणार नाहीत आणि त्याचा संपूर्ण गोष्टीवर परिणाम होईल कोणत्याही टप्प्याचे आउटपुट चे संबंधित भागधारकांकडून मुल्यांकन केले जाते उप प्रक्रिया प्रत्येक टप्प्यात उप प्रक्रियेच्या संचाचा प्रस्ताव ठेवला जाईल आणि त्या संदर्भावर अवलंबून असतील आपण इच्छुक असल्यास आपणास सादर केलेल्या प्रक्रियांत बद्दल आपली मतभिन्नता असू शकते आणि आपण त्या प्रक्रिया सुधारित करू शकता आणि असे करण्यास आपले स्वागत आहे परंतु आपण त्यांच्या प्रभावाचा मागोवा ठेवला पाहिजे आम्ही आपल्याला पुढील भागामध्ये उप प्रक्रियाचा एक क्रम सादर करू आपल्याकडे इतर आयएसडी मॉडेल्सचा संपूर्ण समूह आहे आपण केवळ यादी करू उदाहरणार्थ रॅपिड प्रोटोटाइपिंग तेथे डिक आणि कॅरी सिस्टम ऍप्रोच मॉडेल आहे ते एक अतिशय लोकप्रिय मॉडेल आहे आणि डिक अँड कॅरी सिस्टीम्स ऍप्रोच मॉडेल या पुस्तकाची आठवी आवृत्ती मुद्रित आहे हे प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी प्रबळपणे वापरले जाते वापरलेली भाषा विशेषतः प्रशिक्षण कार्यक्रमांशी संबंधित असते परंतु जेव्हा आपण डिक आणि कॅरी मॉडेलकडे पाहता तेव्हा ते केवळ DIडडीई मॉडेलचे पुनर्प्रदर्शन होते जरी डिक आणि कॅरी पुस्तकात ते एडीडीई शब्दाचा उल्लेख करत नाहीत इंस्ट्रक्शनल डेव्हलपमेंट लर्निंग सिस्टम मॉडेलची किरकोळ रूपे आहेत किंवा पुन्हा शोध लावल्यासारखे आहेत ADDIE एक सामान्य मॉडेल मानले जाऊ शकते ज्यात मी प्रत्येक टप्प्यातील उप प्रक्रियेच्या संदर्भात तपशील ठेवू शकतो पुढील भागमध्ये आपण एखाद्याच्या स्वतच्या विषयाच्या संदर्भात विश्लेषण टप्प्यातील पायऱ्या पाहू आपण संदर्भित केलेल्या अभियांत्रिकी विषयांपैकी ऍडी संदर्भ हा एक मानव संसाधन सामाजिक विज्ञान विज्ञान इत्यादींचा असू शकतो किंवा तो शुद्ध अभियांत्रिकी विषय असू शकतो आपण विश्लेषण टप्प्यात समाविष्ट असलेल्या उप प्रक्रिया पाहत आहोत आपण उप प्रक्रियेचा एक संच प्रस्तावित करू जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वतःचे असे बदल तयार करुन ते स्वतःच अंमलात आणू शकता लक्ष दिल्याबद्दल आपले अनेक आभार